आता आपण प्रामुख्याने स्पेस आणि टाईम मधील फायनाईट डिफरेंस टाईम डोमेन मेथड्स बद्दल कसे डिल करायचे हे पाहिले स्पेस आणि टाईम अपडेट्स बद्दल आपण काय ते पाहिले आता आपल्याला खरोखर FDTD च्या न्यूमरिकल अनालिसिस चा तपशीलात जाऊन अभ्यास करायचा आहे तर ही त्यामानाने एक नवीन गोष्ट आहे की जी आपण फायनाईट एलिमेंट मेथड च्या इंटिग्रल इक्वेशन मेथड च्या केस बाबत अभ्यासलेली नव्हती तर उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्या मनात एक प्रश्न येऊ शकतो तो म्हणजे ह्या सोल्युशन ला स्टॅबिलिटी असेल का हे कन्वर्ज होईल की एक्सप्लोड इंटीग्रल मेथोड च्या बाबतीमध्ये आपण ई टू द जे ओमेगा टी घेतले त्याचे बिहेवियर नेहमी टाईम हर्मोनिक होते इथे मात्र याची खात्री नाही त्यामुळे आपल्या कोणत्या कंडिशन्स बरोबर यांचा अभ्यास करायचा आहे इथे आहेत का कोणत्या कंडिशन्स आतापर्यंत आपण पाहिलेले FDTD मधील कोणते मुख्य पॅरामीटर्स आहेत डीस्क्रीनटायझेशन आणि आतापर्यंत आपण कोणत्याच मर्यादा दिलेल्या नव्हत्या किंवा एखादे डिझाईन प्रिन्सिपल की आपण निवडू शकाल की हे इतके किंवा ते तितके तर आपल्याला माहित आहे की की च्या कोणत्या किमती आपण निवडू शकतो जेणेकरून आपल्या सोल्युशन ला फिजिकल मिनिंग असू शकेल बरोबर कोणत्याही साठी हे रन करू शकते कोणत्याही साठी मी प्रोसिजर रन करू शकते याचा अर्थ असा होत नाही की ते उत्तर अचूक असेल तर हा भाग आपल्याला न्यूमरिकल अनालिसिस मध्ये अभ्यासायचा आहे की मला अर्थपूर्ण सोल्युशन कधी मिळेल तर स्टॅबिलिटी क्रायटेरिया आपण पाहणार आहोत हा अतिशय सोपा प्रकार आहे आपण काय करणार आहोत तर जिथे मला ट्रू सोल्युशन माहित असेल असे एक क्षुल्लक से उदाहरण आपण घेऊ या आणि त्याची मी FDTD च्या कम्प्युटेड सोल्युशन शी तुलना करेन आणि ती दोन्ही आपल्याला सारखी असायला हवी आहेत किंवा कमीत कमी त्यांच्यातला एरर कंट्रोल करता यायला हवा आहे तर पाहूया हे कोणत्या कंडिशन्स बरोबर होईल तर आपल्याला काय वाटते कोणते सर्वात सोपे मॅक्सवेलMaxwell's मॅक्सवेल इक्वेशनMaxwell's equation चे सोपे सोलुशन असेल आपण ते निवडू आणि मग ते सोडवू तर आपल्याला फ्री स्पेस मध्ये करंट नसताना सोर्सेस आणि इतर काहीही नसताना असे मॅक्सवेल इक्वेशनMaxwell's equation हवे आहेत बरोबर आणि आपल्याला माहित आहे त्याचं सोल्युशन म्हणजे प्लेन वेव्ह आहे बरोबर तर ही प्लेन वेव्ह आपल्या मदतीला वारंवार येते तर आपण ह्या प्लेन वेव्ह च्या कल्पनेने सुरुवात करुया प्लेन वेव्ह पुन्हा आपल्याला एका डायमेन्शन मध्येच माहित आहे आपण फक्त ती फारच सोपी घेऊया की जी वेव्ह इक्वेशन सॅटिस्फाय करते आणि आपल्याला आधीच माहित आहे की याचे अनलिटिकल सोल्युशन्स कोणत्या फॉर्ममध्ये असेल प्लेन वेव्ह बरोबर मला म्हणायचं अर्थ असा की हे असेल बरोबर ह्या इक्वेशन साठी आपल्याला माहित आहे की ही सोल्युशन्स आहेत हे खूप छान चांगले आहे आपल्याकडे 1 रेफरन्स सोल्युशन आहे आता आपण जेव्हा इक्वेशन्स डीस्क्रीटाइझ करायला सुरुवात करत आहोत काय असेल आपण काय कराल इक्वेशन आपण कशी डीस्क्रीटाइझ कराल सर्वप्रथम आपण पाहू या कोणत्या ऑर्डर चे डेरिव्हेटिव्ह आहेत तेथे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहेत बरोबर त्यामुळे मी जेव्हा लिहीन तेव्हा मी टेलर्स थिओरम Taylor's Theorem चा उपयोग करेन करण त्याचाच उपयोग आपण केला होता म्हणून ओके पहिली टर्म मी सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह चा देखील समावेश करेन ओके

तर आता मला मी सेकंड ऑर्डर पर्यंत लिहिलेले आहे त्या टर्म पर्यंत टेलर्स अॅप्रॉक्सीमेशनTaylor's approximation मिळाले आहे आणि मला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी अॅप्रॉक्सीमेशन हवे आहे बरोबर तर त्याच प्रमाणे मी साठी देखील लिहू शकते बरोबर सारखीच टर्म मायनस सारखीच टर्म प्लस असा फॉरमॅट आहे तर आता जर मला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ला अॅप्रॉक्सीमेट करायचे असेल तर मी काय करावे ह्या दोन इक्वेशन्स चे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार मी काहीही करू शकते इक्वेशन्स ची बेरीज करू जर मी दोन इक्वेशन्स ची बेरीज केली तर विद्यार्थी 5 मला अॅप्रॉक्सीमेशन हवे आहे तर प्रथम इक्वेशन सेकंड ऑर्डर डेरिवेटिव प्रमाणे पहा तर मला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी अॅप्रॉक्सीमेशन हवे आहे म्हणून जर मी ही दोन इक्वेशन्स ची बेरीज केली तर यातून असे दिसते की मी ला याठिकाणी एकाबाजूला आणू शकते तर मी या ठिकाणी बेरीज केल्यानंतर कोणत्या सगळ्या टर्म इथे येतील तर मला मिळेल हे बरोबर आहे का की आपण काही कोणतीतरी टर्म मिस केली आहे सर्वसामान्यपणे मला म्हणायचे आहे होय मी इथे ही सोडून देऊ शकते ही प्लस हायर ऑर्डर टर्म ओके आपण त्याची काळजी करायला नको तर ह्याला आपण म्हणूया इक्वेशन 1 आणि हे आता इक्वेशन 2 आहे तर मी हे इक्वेशन दोन इक्वेशन वन मध्ये घातले मी हे स्पेस साठी अप्लाय करू शकते मी हे टाईम साठी अप्लाय करू शकते बरोबर तर आता आपण पहिली टर्म लिहूया बरोबर तर हे मला असेच करायचे आहे आता मी ह्या ग्रीड वरील इलेक्ट्रिक फील्ड कडे पाहत आहे ओके म्हणजे स्पेस डेरिव्हेटिव्हज तर मला स्पेस मधील इलेक्ट्रिक फील्ड कसे माहित असेल किती लांब वर इलेक्ट्रिक फील्ड असू शकेल बरोबर मी इथे या ठिकाणी काय लिहायला हवे प्रथम शॉर्टहँड नोटेशन्स मध्ये हे सर्व एकाच वेळेला होईल परंतु स्पेस मधील वेगवेगळ्या लोकेशन्स वर तर मी ह्यातील काय लिहायला हवे कोणती टर्म पहिली असायला हवी याठिकाणी कोणतीही j टर्म नाही आपण याला 1D करूया इथे कोणते ग्रीड पॉईंट्स 1 2 3 4 असे पूर्णांक म्हणून लिहिले जातील i बरोबर म्हणून तर ही काय आहे हा पुढील ग्रीड पॉईंट विद्यार्थी होय जर मी ला असे घेतले तर पुढील टर्म हे मायनस आहे मी ला असे दाखवत आहे तरी या ठिकाणी मी काय लिहिले आहे चे इव्हॅल्यूएशन या तीन पॉईंटवर केलेले आहे तर या दोन शेजारच्या पॉईंट्स मधील स्पेसिंग काय आहे हे माझे आहे कारण त्या ठिकाणी मी माझे इलेक्ट्रिक फील्ड स्टोअर करत आहे बरोबर तर ही टर्म दोन वेळा येईल बरोबर पुढील टर्म सोपी आहे काय असेल टाइम इंडेक्सtime index आहे स्पेस इंडेक्स आहे विद्यार्थी 1 कारण हे आहे हा आधीचा एक आहे तर टाईम चा विचार करा ह्या x प्रमाणे स्पेस चा विचार ह्या x प्रमाणे करा हा आहे हा आहे हा आहे ओके तर ग्राफिकली सेकंड डेरिव्हेटिव्ह काय आहे ह्या तीन पॉईंट्स वरील फंक्शन इव्हॅल्युएशन चे ते कॉम्बिनेशन असेल ओके विद्यार्थी म्हणजे आपण घेत आहोत नाही हे सारखेच आहे आणि कशाने भागलेले आहे 1 नाही इक्वेशन 2 चा छेद काय असेल विद्यार्थी बरोबर असे वाटते की आपण याचा अर्थ काय होतो ते विसरत आहात कदाचित याचा अर्थ होतो की आणि या ठिकाणचे हे इलेक्ट्रिक फिल्ड आहे आता आशा करते की हे आपल्याला स्पष्ट झाले आहे स्पेस मध्ये प्रत्येक पॉईंट अंतरावर आहे आणि टाईम इन्स्टंन्स ने लांब आहेत हेच स्पेस आणि टाईम मधील डीस्क्रीटायझेशन आहे बरोबर आणि हे त्यामुळे शी इक्वल असेल ओके तर आता मी पहिली टर्म काय लिहायला हवी मी टाईम डेरिव्हेटिव्ह सेकंड टाइम डेरिव्हेटिव्ह अॅप्रॉक्सीमेट करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून E काय लिहू मी आपण स्पेस मधील कोणता पॉईंट निवडू या स्पेस मध्ये साधा पॉईंट विद्यार्थी i n अधिक 1 हे बरोबर आहे कारण आता मी टाईम डेरिव्हेटिव्ह घेत आहे म्हणून मला टाईम मध्ये वेगवेगळे ग्रीड पॉईंट्स घ्यायचे आहेत मायनस पुढील टर्म भागिले काय ते टाईम मध्ये किती लांब आहेत विद्यार्थी 1 1 नाही याठिकाणी छेद कोणता असायला हवा काहीतरी दुसरे वेव्ह इक्वेशन मधून येणारा c चा फॅक्टर वगळून ही आहेत वेव्ह इक्वेशन की कंटीन्यूअस कॉर्डीनेट मध्ये पाहायला छान वाटतात पण या सर्व टर्म्स आपण केल्या आहेत डीस्क्रीटाईज वर्जन मध्ये बरोबर तर मी स्पेस डीस्क्रीटाईज करत आहे मी टाईम डीस्क्रीटाईज करत आहे ओके तर ह्या आकृतीमध्ये आपण ह्या इतर दोन इन्स्टंट चा विचार करू शकता जर हा टाईम या ठिकाणी इथे आहे बरोबर तर हे आहेत पाच स्टेन्सिल पॉईंट्स जे आपण वापरत आहोत ग्रीड ची साईज सारखीच राहते मी माझे ग्रिड पॉईंट्सgrid points ला एवढे लांब असलेले फंक्शन इव्हॅल्यूएट करत आहे पण आता अॅप्रॉक्सीमेट करण्यासाठी मला f ज्या तीन किमती लागतील आधी मला दोन किमती लागलेल्या होत्या ओके ही आकृती आपल्याला स्पष्ट आहे का की मी पुन्हा ड्रॉ करू स्पष्ट दिसत आहे बरोबर इथे इथे x आहे आणि मी उभी डायमेन्शन आहे t तर हे आहेत पाच पॉइंट्स फाईव्ह पॉईंट स्टेन्सिल याचा उपयोग या फंक्शन च्या इव्हॅल्यूएशन साठी करतात ह्याचा मिडपॉईंट लक्ष देऊन पहा सामायिक आहे E n i is सामायिक ठीक आहे तर आता अशा प्रकारच्या ग्रीड वर ज्याला फायनाईट आणि फायनाईट अशा मर्यादा आहेत त्यावर कोणत्या प्रकारची वेव्ह असते ते आपल्याला पाहायचे आहे हे त्याच्या मर्यादेत अचूक आहे हे मला डिफरन्सशीयल इक्वेशन देईल परंतु मी जेव्हा काही फायनाईट आणि फायनाईट ची निवड करेन तेव्हा काय होईल आणि मला माहित आहे कोणते सोल्युशन हे योग्य सोल्युशन असेल आणि योग्य सोल्युशन ही एक वेव्ह असेल ओके तर आपण काय करूया हे न्यूमरिकल अनालिसिस मधील सामाईक टेक्निक आहे असे आपण गृहीत धरू आपण एखादे नमुना चाचणी प्रकारातील सोल्युशन गृहीत धरू या की जे आपल्याला अपेक्षित होते आणि ते इथे सबस्टिट्यूट करू इक्वेशन्स वरून मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण एक नमुना चाचणी गृहीत धरून आणि ते इक्वेशन मध्ये घालू आणि केवळ ते वर्क होते किंवा नाही हे पाहू ओके आणि हा नमुना चाचणी प्रकार अतिशय सामान्य असायला हवा की ज्या योगे आपल्याला वेव्ह सोल्युशन आणि नॉनवेव्ह सोल्युशन देखील मिळेल आणि आपण पाहू शकतो की त्याचे सोल्युशन काय आहे की इथे मला जे देत आहे ओके तर हे नमुना चाचणी सोल्युशन इथे आपण घेतले आहे ते अशा प्रकारचे असेल तर आपण वेव्ह स्पेस मध्ये ठेवू आणि प्रश्न विचारू की आपल्याला वेव्ह ही टाईम मध्ये मिळत आहे हीच स्ट्रॅटेजी आपण पुढे अनुसरू म्हणून मी हे ह्या पुढील स्वरूपात लिहणार आहे मी या ठिकाणी काय म्हणत आहे हे जाणून घेण्यासाठी पाहण्यासाठी थोडी हालचाल करूया हे नमुना चाचणी सोल्युशन ह्या स्वरुपात असेल ज्यामध्ये स्पेस मध्ये ही वेव्ह असेल बरोबर आणि टाईम मध्ये आणखीन एक अल्फा टर्म असेल आणि हा x केवळ डीस्क्रीटाईझ व्हर्जन असेल म्हणून हा आपला इंटीजर आहे कॉम्प्लेक्स नव्हे योग्य सोल्युशन ला काय असेल योग्य सोल्युशन साठी काय असेल 1 नाही विद्यार्थी तर हा हा हा थोडासा जास्त सामान्य आहे हा फेजर आहे समजा हा स्पष्ट एक्सपोनेन्शियल उदाहरणार्थ प्युअरलि डिकेइंग एक्सपोनेन्शियलकिंवा प्युअरलि इंक्रिसिंग एक्सपोनेन्शियल असे निघाले विद्यार्थी कारण हे उदाहरणार्थ हे असू शकते कदाचित असा होऊ शकतो जिथे हा एखादा कॉम्प्लेक्स नंबर असेल तर काय होईल मग आपले सोल्युशन वेव्ह अजिबात असणार नाही ते काहीसे वाढत जाणारे किंवा कमी होत जाणारे असेल काहीसे ह्या परिस्थितीमध्ये भौतिकदृष्ट्या अपेक्षित नसणारे असेल तर हे सोल्युशन आपण निवडले आहे कारण यामध्ये अनेकविध सोलुशन्स पकडली गेलेली आहेत आपण बरोबर आहात हा इथे खरंतर आहे होय म्हणून तर हा माझा असेल आता आपण काय करायचं तर आता प्रश्न काय असेल जर प्रश्न असा असेल आपण हा फॉर्म इथे घेऊ या ठिकाणी 4 तर प्रश्न पुढील प्रमाणे असेल 4 हे कोणत्या इक्वेशन मध्ये घालायचे 3 मध्ये आणि आणि त्यानंतर विचारा की आपल्याला वेव्ह मिळेल का मग आयुष्य एकदम छान आणि सगळं सुसंगत असेल म्हणजे माझी सिस्टम माझी डीस्क्रीटायझिंग पद्धत बरोबर आहे म्हणून मी आता एक आपल्याला हिंट देत आहे आपण या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू या आपल्याला डेल्टा x आणि डेल्टा t वरून काही कंडिशन मिळतील त्या कंडिशन्स नुसार सोल्युशन ही वेव्ह हे असेच होईल ओके तर आता आपण आता आपण हे सबस्टीट्यूट करण्याचा प्रयत्न करूया तर आता आपण इक्वेशन 1 ची डावी बाजू घेऊया मला काय मिळेल तर म्हणून आपण या ठिकाणी इथे हेच फक्त लिहूया तर हे आहे माझे ओके तर तर काय होईल जर आपण नीट पाहिले तर डावी बाजू आणि उजवी बाजू यांच्यामध्ये एक सामायिक फॅक्टर आहे तो म्हणजे या ठिकाणी सर्व एक्सपोनेन्शियल आहेत त्यामुळे ते एकमेकांशी मल्टिप्लाय होतील तर प्रामुख्याने ही टर्म सामायिक आहे त्यामुळे त्याचे अशा टर्म मध्ये रूपांतर होईल आणि ती सामायिक असेल पहिली टर्म असेल तर ह्या पहिल्या टर्म चे काय होईल तर हा कॉन्स्टंट राहील सगळीकडे ह्या इथे असेल कारण घ्या बरोबर आणि आणि पुढील टर्म असतील आपण काय करत आहोत आपण 4 ला 3 मध्ये सबस्टिट्यूट करत आहोत ओके म्हणून मी आपल्याला विचारत आहे की 3 मधील पहिली टर्म कोणती डाव्या बाजूला पहिल्या टर्म मध्ये हे सबस्टिट्यूट केल्यानंतरची विद्यार्थी डेल्टा x डेल्टा x खूप छान पुढील टर्म असेल मायनस 2 म्हणजे बरोबर आता मी इथे बाहेर ब्रॅकेट च्या बाहेर घेतलेल्या टर्म कडे पहा त्याचा आतल्या टर्म बरोबर गुणाकार होईल मला मिळेल दुसरी टर्म आहे एवढेच तर शेवटची टर्म आहे बरोबर इक्वल टू ला मी दुसऱ्या बाजूला या ठिकाणी पुन्हा घेईन आणि हातून सामायिक म्हणून ला इथून बाहेर काढेन म्हणून पहिली टर्म होईल आणखीन काही विद्यार्थी आणखीन काही नाही या उरलेल्या कॉन्स्टंट मध्ये बरोबर

तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की खूप टर्म या कॅन्सल होऊ शकतात तर कोणत्या टर्म कॅन्सल झालेल्या आहेत एक्सपोनेन्शियल कॅन्सल झालेल्या आहेत कोणती एखादी कॅन्सल झाली आहे का डावी आणि उजवी बाजू या दोन्ही कडून जास्तीत जास्त सोयीस्कर अशी ची कोणती पॉवर कॅन्सल होत आहे विद्यार्थी उजवी बाजू बरोबर उजव्या बाजूकडील शेवटची टर्म तर हे पुढे अजून सोपे होईल आपण हे कॅन्सल करू शकतो तर पहिली टर्म अशी होईल कशी होईल बरे याठिकाणी म्हणून हा अल्फा बाहेर येईल आपण म्हणू या की मी कॅन्सल करत आहे म्हणून ते काय आहे तर हे होईल आणि त्यामुळेच मला हे मिळाले आणि उजव्या बाजूला मी कॅन्सल केले म्हणून पहिली टर्म होईल म्हणून आपल्या ह्या दृष्टीने मला म्हणायचे आहे की हे अल्फा मधील कोणते कोणत्या प्रकारचे इक्वेशन आहे हाच तो प्राणी आहे त्याच्यासाठी मी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून हे क्वाड्राटिक इक्वेशन आहे हे क्वाड्राटिक इक्वेशन आहे बरोबर म्हणून मी लिहू शकते पुढे जाऊन हे क्वाड्राटिक फॉर्म मध्ये सिम्पलीफाय करू शकते म्हणून मला मिळणार आहे हे मी डाव्या बाजूला ढकलणार आहे कॉस तर हे हाफ अँगल्स मध्ये सिम्पलीफाय होऊ शकते मी हे लिहीन असे बरोबर विद्यार्थी मायनस वन याठिकाणी या इथे मायनस वनअसेल म्हणून मी हा फायनल फॉर्म जो आपल्याला मिळाला आहे तो मी लिहित आहे ओके

म्हणून मी ही दुसऱ्या बाजूला घेईन त्यामुळे ही टर्म होईल या ठिकाणची आपली तर आहे बरोबर अतिशय सोपे बीजगणित बरोबर काहीही क्लिष्ट नाही याच्या मध्ये आणि म्हणून इथली ही संपूर्ण तर की मी ज्याला म्हणणार आहे काही तर आपण जवळजवळ तिथे पोहोचलो आहोत जिथे आता आपल्याला सोल्युशन कोणत्या प्रकारचे आहे हे पाहायचे आहे जे ह्या ठिकाणाहून मला मिळेल काय म्हणून दुसऱ्या शब्दात काय आहे मला कोणता मिळेल